तर आता पुढील डिस्कशन कडे वळूया की जे आहे डायव्हर्जन्स कंडिशन्स काय आहेत याबद्दल जेव्हा आपण आपली मॅक्सवेल इक्वेशन्स Maxwell's eqautions वापरतो तेव्हा खरंतर आपण पण केवळ पहिली दोन मॅक्सवेल इक्वेशन्सMaxwell's equations वापरतो आपण इतर दोन इक्वेशन वापरत नाही याची आता आपण नोंद घ्या खरा प्रश्न तेव्हा येतो जेव्हा मी हे स्पेस आणि टाईम मधील डीस्क्रीटायझेशन करत असेन तर इतर कंडिशन्स बद्दल काय होते त्यांचे उल्लंघन होत आहे का की त्यांचे पालन होत आहे ओके बरोबर म्हणून विशेष म्हणजे उदाहरणादाखल जर आपल्या इक्वेशन्स पैकी एक घेतले तर आपण गृहीत धरत आहोत आता J0 Refer Time 0056 आता मी जर हे घेतले आणि आपण चार्ज विरहित परिस्थिती देखील गृहीत धरूया आणि जर मी दोन्ही बाजूंना डॉट प्रॉडक्ट घेतले ओके डावी बाजू ही व्हेक्टर कॅल्क्युलस मधील एक आयडेंटिटी आहे बरोबर ही नेहमी झिरो असते बरोबर हे असे सुचवते की मी याठिकाणी फक्त इक्वल टू झिरो असे लिहिन तर हे टाईम च्या टर्म मध्ये काय असेल हे D च्या डायव्हर्जन्स बद्दल आपल्याला काय सांगत आहे विद्यार्थी कॉन्स्टंट कॉन्स्टंट बरोबर म्हणून हे असे सुचवते की D चा डायव्हर्जन्स हा टाईम मध्ये स्थिरांक आहे ओके तर हा असेल उदाहरणार्थ सुरुवात करताना जर हा 0 असेल तर तो 0 च राहील याचे FDTD काही देणे घेणे नाही हेच मला मॅक्सवेल इक्वेशनMaxwell's equation सांगत आहे बरोबर आपण मी लिहिलेले अपडेट इक्वेशन तर हा प्रश्न आहे का की ह्या इक्वेशन ला FDTD ची बांधीलकी असते हाच आपण प्रश्न विचारत आहात ना होय इतर इक्वेशन मला सांगेल की ह्या ची किंमत काय असेल उदाहरणार्थ ⍴ बरोबर परंतु ⍴ हे फंक्शन असू शकते किंवा नसू देखील शकते मला असे म्हणायचे आहे की ते टाईम चे फंक्शन असू किंवा नसू देखील शकते परंतु ज्या अटीनुसार हेच मला मॅक्सवेल इक्वेशन्सMaxwell's equations सांगत आहेत म्हणून आणखीन थोडा प्रकाश आपण या डायव्हर्जन्स कंडीशन वर टाकूया आणि याबद्दल FDTD आपल्याला काय सांगत आहेत ते आपल्याला शोधायचे आहे तर काय या प्रश्नाला आपल्याला कसे उत्तर मिळेल तर सर्वप्रथम ही कंडिशन कंटिन्यूअस स्पेस मधील आहे बरोबर त्यामुळे जर मला डीस्क्रीटाईझड स्पेस मध्ये याकडे मला पाहायचे झाले तर मला या स्टेन्सिल्स बद्दल विचार करावा लागेल आणि हे कोणत्या व्हेरिएबल चे डीस्क्रीटाईझड वर्जन आहेत तर D चे बरोबर याचे उत्तर देण्यासाठी दोन पैकी कोणते पोलरायझेशन जास्त उपयुक्त असेल TM किंवा TE TE कारण मला आणि ला एक्सेस असेल आणि समजण्याच्या दृष्टीने सोपे अशा पद्धतीने मी ह्या डायव्हर्जन्स ला इव्हॅल्यूएट करू शकते नाहीतर आपल्या TM पोलरायझेशन च्या केस मध्ये मला झेड एक्सिस कडे पहावे लागेल बरोबर तर आपण पाहूया या संदर्भात आपल्याला काय करता येईल ते तर जेव्हा आपण पाहता तेव्हा व्हेक्टर कॅल्क्युलस मधील कोणत्या थिओरमची आपल्याला आठवण करून देतो व्हेक्टर फिल्ड चा डायव्हर्जन्स गॉसचा थिओरमचीGauss's Theorem किंवा डायव्हर्जन्स थिओरमची बरोबर तर आपण म्हणू 2D मधला डायव्हर्जन्स थिओरम कारण आता आपण 2D मध्ये आहोत तर आपल्याला हे काय सांगत आहे बरोबर तर हा आहे आपला डायव्हर्जन्स थिओरम हा स्पेस मध्ये कॅल्क्युलेट करण्याचा एक चांगला मार्ग आहे ओके आणि उजवी बाजू आता D चा आऊटवर्ड फ्लक्स झाली आहे ओके तर आता आपण एक ग्रीड ड्रॉ करूया आणि आता आपण आपल्या किंवा असलेल्या TE पोलरायझेशन कडे जाऊया बरोबर आपण करू शकतो आता खरतर आपण डायव्हर्जन्स बरोबर काम करत असताना E ऐवजी D चा उपयोग करूया माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की आपण डिस्प्लेसमेंट फिल्ड सोबत काम करत आहात तर आता या ठिकाणी माझ्याकडे कोणता व्हेरिएबल आहे आहे या इथे केंद्रापाशी बरोबर आणि इतर दोन व्हेरिएबल्स आहेत विद्यार्थी किंवा दोन्ही सारखेच तर हा आहे माझा हा आहे माझा हा आहे माझ्याकडे असलेला स्टेन्सिल आता मला या ठिकाणी 2D मध्ये डायव्हर्जन्स थिओरम इव्हॅल्यूएट करायचा आहे तर त्यासाठी मला एक पृष्ठभाग आणि त्यामधली एक रेष हवी आहे तर हा एक यासाठी चांगला मार्ग असू शकतो आणि लक्षात ठेवा त्यामध्ये मला इव्हॅल्यूएट करता यायला हवे ओके केवळ आपल्याला या ठिकाणी फिजिकल इंटरप्रेटेशन देण्यासाठी हा आहे एखादा प्रदेश या इथे S आणि हे आहे माझे n हॅट बरोबर तर अशाप्रकारे काही जे मला हवे आहे तर कोणत्या प्रकारचे ग्रीड किंवा कोणत्या प्रकारचा प्रदेश S आता सुयोग्य असेल तर ही डावी बाजू आपल्याला तितकीशी मदत करू शकणार नाही उजवी बाजू हे लाईन इंटीग्रल आहे तर कोणत्या प्रकारचे कोणत्या प्रकारच्या कंटूर इंटिग्रेशन चा विचार आपल्या डोक्यात येतो विद्यार्थी चौरस तर तो असायला हवा खरंतर नैसर्गिक गोष्ट आहे चौरस आणि चे इव्हॅल्युएशन मला करायचे असल्यामुळे त्यामुळे जर मी ह्या ग्रिडलाइन्स च्या सोबत जर माझा कंटूर घेतला तर त्याचा मला उपयोग होईल का समजा जर मी हा निळा बॉक्स च S म्हणून घेतला सॉरी निळा नाही हिरवा बॉक्स S म्हणून घेतला तर त्याची मला मदत होईल का तर त्यामुळे ला काय होईल खरंतर नक्की 0 नाही कारण आपण म्हणूया ह्या पॉइंट ला जिथे हा आहे इथे देखील 0 नसेल परंतु मी या ठिकाणी तो व्हेरिएबल स्टोअर करत नाहीये त्या ठिकाणी मला इंटरपोलेशन ने कॅल्क्युलेशन करावे लागेल तर ही ह्या ठिकाणी अयोग्य आहे जर मला ह्या पॉइंट ला डायरेक्टली कॅल्क्युलेट करावे असे वाटत असेल याचा अर्थ याठिकाणी जिथे माझ्याकडे आहे सोबत नॉर्मल व्हेक्टर कशा पद्धतीने असेल त्यानंतर जेव्हा मी जाईन तेव्हा तेव्हा शक्यतो सोबत असणारा नॉर्मल व्हेक्टर कोणता कुठे दाखवायचा बरोबर तर मी जर आता हे एक्सटेंड करण्याचा विचार केला तर काय चार शेजारी शेजारी ग्रीड असतील चार यी सेल्स बरोबर आता मी काय करायला हवे तर आपण या किमतीला असे म्हणून ओके आता या ठिकाणी इथे असणार आहे आणि इथे देखील असणार आहे ओके आपल्याकडे कोणतीही आहे का चौरस कोणता असावा बरोबर तर जर मी हे असे याप्रकारे घेईन ओके प्रत्येक केंद्रापाशी तिथे मॅग्नेटिक फिल्ड काही किंमत असेल ओके त्याचप्रमाणे त्यामधील फरक लक्षात येण्यासाठी मला ला काही नावे द्यावी लागतील म्हणून आऊटवर्ड जाणारा हा इथला त्याला मी असे म्हणेन तो हा लाल बॉक्स च्या बाहेर जात आहे हा डावीकडील जो आत येत आहे त्याला मी असे म्हणेन हा याठिकाणी प्लस कारण बाहेर जाणारा आणि कारण हा आत येणारा म्हणून आपल्याला यांना मायनस द्यावे लागेल बरोबर तर आता उजव्या बाजूला काय होईल आपण आपण हे करू ओके इथे आपण असे गृहीत धरू शकतो की ची किंमत ह्यावर अंदाजे स्थिर असेल आता हे झाले आपण खरं तर FDTD मोठ्या प्रमाणावर अजून वापरलेच नाही टाईम डेरिव्हेटिव्ह चे स्पेस डेरिव्हेटिव्ह शी लिंकिंग हा FDTD महत्त्वाचा मुद्दा होता आतापर्यंत अजून आपण केलेले नाही तर आपण पाहूया हे आपण कसे करू शकतो आपण असे म्हणू या तर कोणते इक्वेशन आहे की जे आपण करायचा प्रयत्न करत आहोत आपल्याला हे हे मदत करू शकेल बरोबर तर हे इक्वेशन मी x पार्ट आणि y पार्ट कडे पाहू शकते आपण हे केलेले आहे जेव्हा आपण TE स्टेन्सिल कडे पाहतो बरोबर ज्याची आत्ता गरज आहे ती साठी ची अपडेट इक्वेशन्स आपल्याकडे होती तर हा काय आहे जर आपण आपल्या मागच्या नोड्स पाहिलेत तर हा डॉट बरोबर तो आहे टाईम डेरिवेटिव तर ते कशाबरोबर इक्वल असतील जरा मागे पहा आपल्या नोड्स कडे कशाबरोबर प्रपोर्शनल असतील विद्यार्थी आपण केलेला टॉप मायनस बॉटम हा मेमोनिक आठवत असेल बरोबर तर टॉप मायनस बॉटम हा आपल्याला काय देईल व्हेरिएबल्स च्या टर्म मध्ये जर आपल्याला हे आठवत नसेल तरी काही हरकत नाही आपण आपल्या आधीच्या नोट्स कडे पण मागे जाऊ शकतो आणि डिफरेंस इक्वेशन्स डीराईव्ह करू शकतो शेवटी मला ज्या कडे बघायचे आहे ते हे इक्वेशन नव्हे तर ह्या इक्वेशन चा टाईम डेरिव्हेटिव्ह आहे बरोबर तर मला काय हवे आहे मी ह्या इक्वेशन च्या दोन्ही बाजूंना टाईम डेरिव्हेटिव्ह घातला आहे आणि आणि तो त्यामुळे ह्या टाइम डेरिव्हेटिव्ह ला इक्वल असेल बरोबर तर मी आता इथे काय करेन तर मी फक्त दोन्ही बाजूंना हे केले त्यामुळे जर मी ह्या इथे दोन्ही बाजूंना घेतला तर काय होईल ह्या प्रत्येकाच्या डोक्यावर टाईम डेरिव्हेटिव्ह येईल आता माझ्याकडे ही एक्स्प्रेशन्स आहेत का होय मी ती सर्व कॅल्क्युलेट केलेली आहेत बरोबर तर म्हणून आता जर मी हे एक्सप्रेशन घेतले आणि याठिकाणी इथे याबरोबर कंबाईन केले तर मला काय मिळेल

प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित पणे इथे कॅन्सल होत आहे बरोबर तर याचा अर्थ असा होतो की ह्या टाइनी सेल वर आपण असे म्हणू शकत नाही की हे सर्व पॉईंट वर सत्य असेल कारण आपण प्रत्येक पॉईंट वर ही इव्हॅल्यूएट करत नाही आहोत परंतु एका फायनाईट ग्रीड वर आपण इव्हॅल्यूएट करत आहोत तर या ग्रीड S वर की जी मी इथे दाखवली आहे हे D चा डायव्हर्जन्स टाईम प्रमाणे बदलत नाही हे अगदी स्पष्ट आहे तर आपण म्हणू शकतो की हे आपल्याला फुकट मिळाले आहे आपण त्यासाठी काहीच विशेष केले नाही यातले मुख्य कारण कोणते आहे असेल की यामुळे आपल्याला हे फुकट मिळाले विद्यार्थी याचे डिझाईन कुठे आहे या यी सेल चे डिझाईन सर्व गोष्टींचे स्टॅगरिंग हाफ ग्रीड ने करून होते आणि त्यांचे 2 साईडेड सेंटर फायनाईट डिफरन्स घेऊन होते बरोबर विद्यार्थी सेंटर सेंटर डिफरन्सेस अशाप्रकारे ही सर्व दुसऱ्या कुठून तरी असलेली इतर मधून कॅन्सल झाली आणि अशाप्रकारे याठिकाणी सर्व Hs कॅन्सल झाली अशाप्रकारे डायव्हर्जन्स हा टाईम च्या संबंधात स्थिर राहतो ह्या डायव्हर्जन्स कंडिशन चे याठिकाणी समाधान होत आहे आपल्याला ही इथे फुकट मिळत आहेत बरोबर त्यामुळे हा FDTD यी सेल चा एक प्रकारचा मोहात पाडणारा पैलु आहे ओके TM साठी आपण तो कसा सिद्ध करायचा विद्यार्थी हे होय कारण तिथे फक्त आहे तो सुद्धा आहे बरोबर म्हणून आपले S आपल्या xy प्लेन मध्ये नव्हे तर समजा आपल्या zx प्लेन किंवा zy प्लेन ठेवा अशा प्रकारच्या कोणत्यातरी प्लेन मध्ये घ्यावे लागेल बरोबर त्यानंतर अशा कडे असेल परंतु ते माझ्या तितकेसे फायद्याचे नसेल कारण माझे E हे च्या दिशेने असेल मला म्हणायचं आहे सॉरी ला लंब असेल त्यामुळे डॉट प्रॉडक्ट 0 असेल होय विद्यार्थी त्याहून कमी डायव्हर्जन्स कंडिशन TM मध्ये त्याहून सोप्या असतील विद्यार्थी काही होत्या होय तर या TE पोलरायझेशन च्या बाबतीत आपण D चा ड्रायव्हर्जन्स हा कॉन्स्टंट राहतो हे दाखवू शकतो TM पोलरायझेशन मध्ये आपण दाखवू शकतो की मॅग्नेटिक फील्ड चा ड्रायव्हर्जन्स संरक्षित राहतो विद्यार्थी बरोबर होय हे सुद्धा सत्य आहे विद्यार्थी म्हणजे हा कॉन्स्टंट असेल खरतर होय ह्या TE केस मध्ये सॉरी TM केस मध्ये काय आहे दाखवत आहे तर समजा आपण TM केस घेतली तर इलेक्ट्रिक फिल्ड काय आहे केवळ आणि हे कशाचे फंक्शन आहे जर आपल्याला अत्यंत अचूक माहिती पाहिजे असेल तर हे D घेऊया तर ह्या D चा ड्रायव्हर्जन्स काय आहे विद्यार्थी 0 0 आपोआप काहीच करावे लागणार नाही कारण कशाचेही की जे झेड चे फंक्शन नाही बरोबर तर ही करण्यासाठी अतिशय सोपी गोष्ट आहे परंतु TE मध्ये आपल्याला ही लूप घ्यावी लागेल आणि दिशा इत्यादी इथे कशाचे कर्ल घ्यायचे विद्यार्थी H कोणते आपण काय केले नाही म्हणजे कर्ल वापरा विद्यार्थी दुसरे मॅक्सवेलMaxwell's चे दुसरे मॅक्सवेल Maxwell's चे डायव्हर्जन्स तर आपण हे डिस्कशन याठिकाणी थांबवूया आणि पुढे FDTD च्या न्यूमरिकल अनालिसेस कडे पाहूया